ऑक्झिलरी फिल्ड H मागील पार्श्वभूमी वरून आता आपण चुंबकीय साधनांसोबत चुंबकीय क्षेत्र कसे वागते ते बघूया हे करण्यापूर्वी आतापर्यंत आपण काय शिकलो त्याचे मला काही वाक्यांत किंवा काही मिनिटांत पुनरावलोकन करू द्या आतापर्यंत आपण शिकलो की पहिले चुंबकीय क्षेत्र हे विद्युत्प्रवाहामुळे निर्माण होते दुसरे म्हणजे B चा curl बरोबर μ0 j r इतका निर्वात स्थिती मध्ये असतो आणि कुठल्याही बिंदू ला B चा divergence 0 असतो आणि म्हणून त्याचा उप सिद्धांत म्हणजे B ला वेक्टर potential चा curl म्हणून लिहिता येते आणि ते वेक्टर potential आपण वेगवेगळ्या स्थितींमध्ये सोडवले आहे हे आपण शिकलो तिसरे म्हणजे जेव्हा आपण magnetic dipole घेतो किंवा चुंबकत्व M असलेले चुंबकीय साधन घेतो इथे M बरोबर प्रती युनिट घनमानासाठीची magnetic मोमेंट होय तर ते बद्ध विद्युत्प्रवाह j b एवढे असते जे curl M असे दिले जाते आणि पृष्ठभागावरील बद्ध विद्युत प्रवाह K बरोबर n x M इतका असतो आणि हे वापरून आपण काही उदाहरणे सोडवली आहेत आता हे वेगवेगळ्या परीस्थितींमध्ये वापरण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आपल्याला विकसित करायची आहे जेव्हा चुंबकीय क्षेत्र लावले कि हि चुंबकीय साधने magnetic मोमेंट विकसित करू शकतील म्हणून हे करण्यासाठी curl B बरोबर μ0 j या समीकरणाने सुरुवात करूया विद्युतप्रवाहाच्या सानिध्यात जर तिथे विद्युत्प्रवाह घनता j असेल आता मी लाल रंगाने लिहितो j r' आणि समजा तिथे चुंबकीय साधने आहेत ज्यांना चुंबकत्व मिळते एक या ठिकाणी एक याठिकाणी इत्यादी तर field मध्ये ठेवल्यामुळे त्यांना magnetic मोमेंट मिळेल मग काय होईल आता हा B मुक्त विद्युत्प्रवाह आणि बद्ध विद्युत्प्रवाह या दोन्ही मुळे आहे म्हणून चुंबकीय क्षेत्र काढताना मी काय लिहेन तर curl B बरोबर μ0 j free हा बाहेरील मुक्त विद्युत्प्रवाहामुळे आहे अधिक μ0 curlM आणि curl M काय आहे ते आठवते का आपण आताच त्याची चर्चा केली curl M म्हणजे j बद्ध B0jfree0M आणि म्हणून आपण हे समीकरण असे लिहू शकतो polarizable साधनांसाठी electrostatics मध्ये आपण अश्याप्रकारचे समीकरण लिहिले आहे हे अतिशय रोमाचकारी आहे आपण तिथे काय लिहिले हे आठवा curl ε0E P ρfree असे आपण तिथे लिहिले ज्याप्रमाणे आपण electrostatics मध्ये ε0EP ला displacement वेक्टर असे म्हटले तसेच इथे B μ0M ला आपण सहाय्यक वेक्टर असे म्हणूया ज्याप्रमाणे D हा इलेक्ट्रीक field वेक्टर नव्हता केवळ सहाय्यक वेक्टर जो मुक्त charges वर अवलंबून असतो आपण इथे वेक्टर H ची ओळख करून घेणार आहोत जो मुक्त विद्युत्प्रवाह घनतेवर अवलंबून असतो हे चुंबकीय क्षेत्र नाही जर एखादा charge या क्षेत्रात फिरला तर त्यावरील फोर्स बल हे B ने काढता येईल आपण एक नवीन वेक्टर ची ओळख करून घेणार आहोत जो केवळ मुक्त विद्युत्प्रवाहावर अवलंबून असेल आणि त्याच्यावर बाहेरून नियंत्रण ठेवता येईल B 0M0jfree HrB 0M म्हणून आपण एक नवीन field ची ओळख करून घेतली जे μ0 B - M असे लिहिता येते त्याचा curl बरोबर μ0 j free इतका होय मी μ0 ला विभाजलं तर ते अधिक योग्य होईल आणि B -M μ0 अशी H ची व्याख्या केली तर curl H बरोबर j free मिळेल तसेच div D बरोबर ρ free असतो हे आठवा हे त्याच्यासारखे आहे म्हणून मी H ला μ0 ने भागितलेम्हणून या सगळ्यांची बेरीज म्हणजे चुंबकीय क्षेत्र B आणि जर तिथे चुंबकत्व M असेल तर आपल्याला H बरोबर Bμ0 - M मिळेल किंवा B बरोबर μ0 गुणिले H अधिक M मिळेल आणि curl H बरोबर j free असे लिहिता येईल हे curl समीकरण आहे HB0 M or B0HM Hjfree चुंबकीय क्षेत्रासाठी दुसरे कुठले समीकरण आपल्याकडे आहे तर ते म्हणजे div B जे आहे 0 B0 म्हणून मला चुंबकीय साधनांच्या सान्निध्यात किंवा magnetic मोमेंट आणि मुक्त विद्युतप्रवाहाच्या सान्निध्यात दोन समीकरणे मिळाली परत हि दोन्ही समीकरणे electrostatics च्या परिस्थिती सारखी आहेत तिथे मला curl Eबरोबर 0 आणि divD बरोबर ρfree असे मिळाले होते हे अगदी सारखे आहे curl H बरोबर j free आणि curl B बरोबर divB बरोबर 0 अशी सुरुवात करून आता प्रश्न असा आहे कि आपल्याला चुंबकीय क्षेत्र कसे मिळेल जर div H 0 असेल तर हे अतिशय सोपे होईल कारण या दोन समीकरणांतून मला हि B साठीची समीकरणे मिळतील curl B बरोबर j आणि div B बरोबर 0 परंतु div H 0 असणार नाही हे आता मी तुम्हाला दाखवतो div H बरोबर 1μ0 div B divM आणि हि संख्या जरी div B 0 असला तरी 0 असेलच असे नाही समजा माझ्याकडे एक साधन आहे एखादे सोपे साधन घेऊया आणि M बदलतो आहे उदाहरणार्थ हे आपण या बाणाच्या लांबीने दर्शवू शकतो आणि लांबी वाढत जाऊ शकते हे असे असू शकेल म्हणून मी जसा या दिशेने निघालो M चा घटक वाढत जाईल आणि त्यामुळे div M 0 नाही म्हणून div H 0 असणार नाही पुन्हा हे curl E 0 आहे पण curl D 0 नाही याच्यासारखे आहे आणि म्हणून आपल्याला चुंबकीय साधनांचे चुंबकीय क्षेत्र काढण्यासाठी नवीन तंत्र किंवा अधिक माहिती असायला हवी हे व्याख्यान संपवण्यापूर्वी बद्ध विद्युत्प्रवाह magnetic मोमेंट द्वारे कसे निर्माण होतात किंवा त्यांचा अर्थ कसा लावायचा हे मला सांगायचे आहे आपल्याकडे j बद्ध हि संख्या आहे हे आठवा ती आपण magnetic मोमेंट चा curl अशी लिहू शकतो आणि पृष्ठभागावरील विद्युत्प्रवाह बरोबर - n x M होय तसेच छोटा विद्युत्प्रवाह वाहक loop हा magnetic dipole असतो हे आठवा मी हा तर्क बदलून dipole एक छोटा विद्युतप्रवाह वाहक loop असतो असे म्हणू शकतो आता ही परिस्थिती पहा समजा काही magnetic मोमेंट असलेले साधन आपण घेतले समजा समान magnetic मोमेंट ही वरच्या दिशेने आहे आणि समजा मी त्यातील एका भागाकडे लक्ष दिले इथे या छोट्या भागाची magnetic मोमेंट वरच्या दिशेने आहे आणि हे पृष्ठभागावर विद्युत्प्रवाह घड्याळाच्या उलट दिशेने वाहण्यासारखे आहे आणि या पृष्ठभागावर या दिशेने विद्युत्प्रवाह वाहतो आहे या संपूर्ण गोष्टीला जर समान magnetic मोमेंट असेल तर काय होईल की हे सगळे पृष्ठभागावरील विद्युत्प्रवाह समजा तिथे बाजूला एक डब्बा आहे मी या इथे घेतो हिरव्या रंगात विद्युत्प्रवाह खाली जाताना दाखवला आहे लाल रंगात विद्युत्प्रवाह वर येताना दाखवला आहे आणि समजा M समान आहे तर ते एकमेकांना रद्द वजा करतील आणि म्हणून केवळ पृष्ठभागावरील विद्युतप्रवाहाच असा विद्युत्प्रवाह असेल जो रद्द होणार नाही या डब्ब्याच्या बाहेरील बाजूला आणि हे विद्युत्प्रवाह किती magnitude चे असतील तर तो n x M इतका असेल तर मला बाहेर n x M इतका विद्युत्प्रवाह मिळेल आणि ज्याबद्दल आपण चर्चा करीत होतो तोच K हा पृष्ठभागावरील विद्युत्प्रवाह आहे दुसरीकडे हा M या बिंदुला या लाल बिंदुला मला याठिकाणी दाखवू दे लाल बिंदू आणि हा हिरवा बिंदू इथे हा थोडा वेगळा आहे आता मी जसा उजवीकडे जातो जसा उजवीकडे जातो उभा घटक समजा X दिशेने आहे M चा Y घटक बदलतो आहे आणि म्हणून interface मधील विद्युत्प्रवाह बदलणार नाही जर विद्युत्प्रवाह बदलत नाही याचाच अर्थ असा की जर M बदलतो आहे तर विद्युत्प्रवाह आणि पृष्ठभाग बदलत नाही आणि त्यातून संपूर्ण विद्युत्प्रवाह मिळेल इथे My X नुसार बदलतो आहे आणि म्हणून हे curl M शी संबंधित आहे आणि त्यातून संपूर्ण विद्युत्प्रवाह मिळेल तर हे बद्ध संपूर्ण विद्युत्प्रवाह आणि बद्ध पृष्ठभागावरील विद्युत्प्रवाह याचे विवरण आहे यासारखेच विवरण आपण बद्ध charges आणि बद्ध bulk charges बद्ध पृष्ठभागावरील charges बद्दल polarizationमध्ये बघितले आहे